यापूर्वी आपण विविध कार्यामुळे प्रभावित झालेल्या इन्व्हरझनची ओळख पटविण्यासाठी काही अंकीय विश्लेषण केले आणि ज्या कालावधीसाठी इन्व्हरझन घडले असे एकसारखी समान उदाहरणे घेऊन आपण डायरेक्ट इन्व्हरझन चे विश्लेषण ही केले त्याच समस्येचा विचार केला जातो आणि इनहेरिटेन्स शी संबंधित इन्व्हरझन आणि कालावधी इडेंटिफाय करून टेबल द्वारे दर्शविला गेला शेवटच्या व्याख्यानातील समान समस्या लक्षात घेऊन आम्ही इनहेरिटेन्सशी संबंधित इन्व्हरझन ओळखण्याचा प्रयत्न करतो T1 आणि T2 कमी प्रायोरिटी कार्यात कोणत्याही इन्व्हरझनस कारणीभूत ठरणार नाही कारण ते आधीपासूनच उच्च प्राथमिकता आहेत आणि उच्च प्राथमिकता कार्ये इन्व्हरझन आणत नाहीत येथे T4 रिसोअर्स R2 चा वापर करीत आहे आणि T1रिसोर्सची वाट पाहत आहे म्हणून T4 ची प्रायोरिटी T1 च्या समान असेल आणि उच्च प्रायोरिटी म्हणजे T2 आणि T3 ची कार्ये 5 युनिट वेळेसाठी इनहेरिटेन्स इन्व्हरझन येऊ शकतात रिसोअर्स R3 साठी जेव्हा T6 ते वापरत आहे आणि T2 नंतर रिसोर्सची प्रतीक्षा करीत आहे T3 T4 आणि T5 सीपीयू वापरण्यास प्रतिबंधित करीत असेल कारण T2 च्या प्रायोरिटीने कार्यान्वित होईल T3आणि T4 T5 रिसोअर्स R3 चा वापर करतात T2 चा वापर करुन T6 खात्याद्वारे इनहेरिटेन्सशी संबंधित इनव्हर्जन प्रस्तापित करते जे 8 युनिट्ससाठी जाऊ शकते T3 येथे T4 च्य 5 युनिटमध्ये जाऊ शकते ते तेथे प्रतिनिधित्व केले गेले आहे खाली समान उदाहरण समस्येसाठी अव्हॉईडन्स रिलेटेड इन्व्हरझनचे विश्लेषण खालीलप्रमाणे आहे T1 आणि T2 कोणत्याही अव्हॉईडन्स रिलेटेड इन्व्हरझन कारणीभूत ठरणार नाहीत कारण ही कमी प्रायोरिटी कार्ये आहेत आणि उच्च प्रायोरिटी कार्ये कमी प्रायोरिटी कार्यांना इन्व्हरझन कारणीभूत ठरत नाहीत तर ती कमी प्रायोरिटी कार्ये ज्यामुळे उच्च प्राथमिकता कार्यात इन्व्हरझन करणे होते समजा T4 एकरिसोर्स R2 वापरत आहे आणि नंतर विद्यमान सिस्टम सिलिंग T5 टास्क T1 च्या प्राथमिकतेच्या बरोबरीने सेट केली जाईल आणि या परिस्थितीत T2 ला आवश्यक असलेल्या रिसोर्समध्ये प्रवेश करण्याची परवानगी दिली जाणार नाही आणि अशा प्रकारे त्यास अव्हॉइडन्स इनव्हर्झन ग्रस्त करणे आवश्यक आहे 5 युनिट्सचा कालावधी जो R2 साठी T4 च्या रिसोर्सच्या वापरा इतका आहे जेव्हा रिसोर्स R1 प्राथमिकता सिलिंग T5 प्रायोरिटी पेक्षा जास्त नसेल तेव्हा विनंती करते तेव्हा T1 देखील इनव्हर्झन घेऊ शकते रिसोर्स R3 साठी जेव्हा T6 रिसोर्स R3 चा वापर करते तेव्हा CSC T2 च्या अग्रक्रमास समान सेट केले जाते आणि त्या प्रकरणात T4 जर रिसोअर्स R2 वापरण्याचा प्रयत्न करीत असेल तर ते प्रतिबंधित केले जाईल आणि जास्तीत जास्त कालावधी ज्यासाठी तो व्यत्यय येऊ शकेल 8 युनिट आहे आणि त्याचप्रमाणे T2 ला रिसोअर्स R1 वापरण्याची परवानगी दिली जाणार नाही कारण त्याची प्राथमिकता R3 च्या सिलिंग T5 प्रायोरिटी पेक्षा जास्त नाही हे टेबलच्या स्वरुपात प्रतिनिधित्व करू शकते R2 T1 आणि T2 चा वापर करुन T4 च्या खात्यावर T3 च्या रिसोअर्साचा वापर करुन R3 T4 आणि T2 इनव्हर्जन केले जाते तर T3 आणि T5 मध्ये कोणत्याही प्रकारचे अव्हॉईडन्स रिलेटेड इन्व्हरझन टाळता येत नाही कारण ते कोणतेही स्रोत वापरत नाहीत टेबल्स डेवेलोपेड नेहमी वरच्या ट्राय अंगुलर मॅट्रिक्सच्या स्वरूपात असतात सर्व मूल्ये वरच्या त्रिकोणात असतात कारण उच्च प्रायोरिटी कार्यामुळे एखाद्या कार्यामध्ये कोणत्याही इन्व्हरझन चा त्रास होत नाही एखादे उच्च प्रायोरिटी कार्य रिसोर्स वापरत असल्यास आणि कमी प्रायोरिटी कार्यास त्याची आवश्यकता असल्यास ते इन्व्हरझन नाही जेव्हा कमी प्रायोरिटी कार्य रिसोर्स वापरत असेल आणि उच्च प्रायोरिटी कार्य प्रतीक्षा करत असेल तेव्हा इन्व्हरझन घडतात हे खरोखर आइसोमेट्रिक नाही कारण इन्व्हरझन एका मार्गाने घडतात म्हणजेच जेव्हा जेव्हा कमी प्रायोरिटी कार्य रिसोर्सचा वापर करीत असेल आणि उच्च प्रायोरिटी कार्य वाट पहात असेल तर दुसर्या मार्गाने नाही म्हणूनच हे अप्पर ट्रँग्यूलर मॅट्रिक्स आहे सर्व इन्व्हरझन चा प्रकार विचारात घेताना एखादी कार्ये केल्या जाणार्या जास्तीतजास्त कालावधीची ओळख खालीलप्रमाणे आहे प्रथम लक्षात घेण्याजोगी गोष्ट म्हणजे एखादी कार्य प्रत्यक्षात इनहेरिटेन्स किंवा अव्हॉईडन्स रिलेटेड इन्व्हर्जन पासून पूर्णपणे भिन्नतेने व्यस्त होऊ शकते आणि यामुळे एकाधिक इन्व्हरझनचा त्रास होऊ शकत नाही 3 टेबलांचे विश्लेषण केल्यावर आणि असे म्हटले जाऊ शकते की ज्या वेळेस तो इन्व्हरझन होऊ शकतो तो जास्तीत जास्त कालावधी म्हणजे 3 टेबल्समधील टास्कशी संबंधित इन्व्हरझन अधिकतम मूल्य असते एखादे कार्य ज्यासाठी इन्व्हरझन साठी जाण्याचा जास्तीत जास्त कालावधी माहित असेल तरीही कार्येचे वेळापत्रक जाणून घेण्यासाठी प्रश्न उद्भवला जातोजसे की आम्ही रेट मोनोटोनिक शेड्यूलरमध्ये विश्लेषण केले लियू आणि लेहोक्स्की निकालाचा उपयोग वेळापत्रक निश्चित करण्यासाठी केला गेला होता आणि प्रत्येक कार्यासाठी अंमलबजावणीचा वेळ वापरण्यात आला होता आणि ज्या वेळेस रिसोर्संचा वापर करण्यासाठी सर्व उच्च प्रायोरिटी कार्यांची आवश्यकता होती जिथे त्यांची अंतिम मुदत समान होती जेव्हा कार्ये रिसोर्सेत दोनदा संज्ञा सामायिक करतात तेव्हा येथे संपूर्ण ब्लॉक करण्याची वेळ आवश्यक आहे आणि दुय्यम काम देखील कमी प्रायोरिटी असलेल्या खात्यांच्या रिसोर्स साठी आहे एकदा जेव्हा प्रायोरिटी सिलिंग प्रोटोकॉल वापरला जातो तेव्हा 3 भिन्न प्रकारच्या इन्व्हरझन साठी 3 सारण्या निर्धारित केल्या जातात त्यानंतर त्या कार्याशी संबंधित उच्चतम प्रवेश निश्चित केला जातो आणि नंतर त्या मूल्याचे उपयोग केले जाते मग प्रश्न उद्भवतो की प्रायोरिटी सिलिंग प्रोटोकॉल डायनॅमिक प्रायोरिटी डायनॅमिक प्रायोरिटी सिस्टिम मध्ये सिस्टिम मध्ये वापरला जाऊ शकतो का उदाहरणार्थ अर्लीस्टेट डेडलाईन फर्स्ट शेड्युलर आम्ही EDF सह रिसोअर्स शेअरींग प्रोटोकॉल वापरू शकतो डायनॅमिक प्रायोरिटी सिस्टिम मध्ये कार्यांची प्राथमिकता वेळेनुसार बदलत राहते आणि ते किती अंतिम मुदतीच्या जवळ आहेत यावर अवलंबून प्रायोरिटी वाढतच राहते परंतु जर रिसोअर्स सामायिक करण्यासाठी विचारात घेतलेले प्रोटोकॉल साजरे केले जातात आणि नंतर त्या रिसोअर्साचा वापर करण्याच्या कार्यांच्या प्राथमिकतेवर आधारित सिलिंग T5 प्रायोरिटी दिले जाते मग जर कामांची प्राथमिकता बदलत राहिली तर एखाद्याने सिलिंग T5 प्रायोरिटी क्रम पुन्हा सांगावे लागेल येथे प्रत्येक वेळी एखाद्या कार्याची प्रायोरिटी बदलते आणि रिसोअर्सशी संबंधित सद्य सिस्टिमची सिलिंग बदलण्याची आवश्यकता असते आणि हे खूपच ओव्हरहेड आहे कारण बर्याच घटना असू शकतात आणि कार्यांची प्राथमिकता वारंवार बदलू शकते आणि प्रत्येक वेळी हे करण्याची आवश्यकता असल्यास स्रोतांशी संबंधित असलेल्या सध्याच्या सिस्टम सिलिंग मर्यादेपर्यन्त करते हे बदलण्याची आवश्यकता आहे आणि म्हणूनच जर कोणी डायनॅमिक प्रायोरिटी शेड्यूलिंग अल्गोरिदम वापरत असेल तर त्या परिस्थितीत रिसोर्स शेरिंग प्रोटोकॉल वापरणे कठीण होईल म्हणूनच आम्ही कार्ये क्षुल्लक नसलेल्या आणि ते एकमेकांशी रिसोर्से सामायिक करणार्या सर्व रीअल टाइम अनुप्रयोगांचे विश्लेषण केल्यास त्यास मोटोनिक शेड्यूलर किंवा त्यातील लहान फरक वापरला जातो या 3 प्रोटोकॉलची तुलना केली पाहिजे कारण सर्व 3 प्रोटोकॉल काही अनुप्रयोगांमध्ये किंवा इतरांच्या फायद्यांनुसार वापरले जातात सर्वात सोपा प्रोटोकॉल हा प्रायोरिटी इनहेरिटेन्स प्रोटोकॉल होता समजा एक अगदी लहान अनुप्रयोग वापरला गेला आहे ज्यामध्ये अगदी लहान एम्बेड केलेली सिस्टिम आहे आणि कदाचित कोणतीही ऑपरेटिंग सिस्टम वापरली गेली आहे तर प्रायोरिटी इनहेरिटेन्स प्रोटोकॉल वापरण्यात येणार आहे त्याला ऑपरेटिंग सिस्टम कडून खूपच कमी समर्थन आवश्यक आहे अनबॉऊण्डेड प्रायोरिटी इनव्हर्झनवरील मिळविते परंतु नंतर त्याला चेन ब्लॉकिंग आणि डेडलॉक्सचा सामना करावा लागतो आणि म्हणून एखाद्यास काळजीपूर्वक प्रोग्राम करणे आवश्यक आहे परंतु येथे चेन ब्लॉकिंग करणे आणि डेडलॉक उद्भवणार नाहीत कारण प्रायोरिटी इनहेरिटेन्स प्रोटोकॉल लहान अनुप्रयोगांसाठी वापरला जातो परंतु येथे हायेस्ट लॉकर प्रोटोकॉल बद्दल प्रश्न उद्भवतो त्याला ऑपरेटिंग सिस्टम कडून मध्यम समर्थन आवश्यक आहे चेन ब्लॉकिंग आणि डेडलॉक समस्या सोडवते परंतु नंतर ही एक नवीन समस्या आणते जी इंटरमिजिएट प्रायोरिटी कार्याद्वारे अवरोधित केली जात आहे म्हणजेच त्यांना इनहेरिटेन्स संबंधित इन्व्हरझनस त्रास सहन करावा लागतो आणि ते बराच असू शकते प्रायोरिटी सिलिंग प्रोटोकॉलने मूलभूत इनहेरिटेन्स प्रोटोकॉल आणि हायेस्ट लॉकर प्रोटोकॉलच्या बर्याच समस्येवर मात केली हे डेडलॉक आणि चेन ब्लॉकिंगपासून मुक्त आहे हायेस्ट लॉकर प्रोटोकॉलच्या उलट इनहेरिटेन्स शी संबंधित इनव्हर्जन हे रिसोर्ससाठी हाय प्रायोरिटी कार्य विनंती करेपर्यंत खरोखरच कमी बदल होतो त्या चर्चेने कार्ये रीअल टाइम कार्ये यांच्यातील रिसोर्संच्या सामायिकरणावरील आमच्या चर्चेचा अंत करूया चला मल्टिप्रोसेसर शेड्यूलिंग बद्दल चर्चा करूया कारण आजकाल मल्टिप्रोसेसर एक सामान्य गोष्ट झाली आहे छोट्या एम्बेडेड अप्लिकेशन मध्ये सर्व सर्व्हर डेस्कटॉप लॅपटॉप हँडहेल्ड उपकरणे इत्यादींचा वापर मल्टीप्रोसेसर वापरला जातो परंतु आम्ही पूर्वी पाहिलेले परिणाम युनि प्रोसेसर साठी होते मल्टीप्रोसेसर परिस्थिती सह वापरण्यासाठी वाढविता येऊ शकणारे मागील निकाल खालीलप्रमाणे आहेत परंतु मल्टीप्रोसेसर वेळापत्रक एक सिंगल प्रोसेसरपेक्षा अधिक कठीण समस्या आहे लियूच्या शब्दांत जर सांगायचे झाले तर त्याने रीअल टाइम टास्क शेड्यूल करण्याच्या क्षेत्रात खूप काम केले आहे आणि लिऊ लेहोकस्की लिऊ लेलँड्स अल्गोरिदमचे उत्पन्न केले आहे ही एक साधी गोष्ट आहे की बर्याच प्रोसेसर असूनही कार्य फक्त 1 प्रोसेसर वापरु शकतो एकाच वेळी विनामूल्य हे एकाधिक प्रोसेसरच्या वेळापत्रकात आश्चर्यकारक प्रमाणात अडचण आणते खालीलप्रमाणे अडचणी आणि काही सोपी अल्गोरिदम आणि मल्टीप्रोसेसर शेड्यूल करण्यासाठी काही सोपी स्ट्रेटेजि खालीलप्रमाणे येथे बरेचसे निकाल मागील 3० वर्षात प्राप्त झाले आणि बहुतेक वास्तविक वेळ मल्टीप्रोसेसर शेड्यूलिंग समस्या एनपी हार्ड समस्या आहेत आणि म्हणूनच साधे ऑप्टिमल समाधान फक्त डोनट समायोजित करतात बरेच काही ऑप्टिमल परिणाम आहेत बहुतेक आनुवंशिक दृष्टिकोन वापरले जातात जे सुलभ कार्य मॉडेल वापरले जातात जर मल्टीप्रोसेसर शेड्यूलिंग समस्या पाहिली तर प्रत्यक्षात २ उप समस्या आहेत एक म्हणजे टास्क असाईनमेंट समस्या आणि दुसरी म्हणजे शेड्यूलिंग समस्या असाइनमेंटच्या समस्ये मध्ये आम्ही प्रथम कोणत्या प्रोसेसरवर कोणते कार्य करेल आणि नंतर ते कसे आणि कोणत्या वेळी चालवेल हे ठरविते येथे 2 उप समस्या आहेत ज्या प्रथम कोणत्या प्रोसेसरवर कोणते कार्य चालवायचे आणि दुसरे म्हणजे शेड्यूलिंग अल्गोरिदम कसे चालवायचे टास्क असाइनमेंटची समस्या प्रोसेसरला शेड्यूलिंग समस्येसह कार्य नियुक्त करणे आणि नंतर प्रोसेसरला नेमलेले कार्य वेळापत्रकात कसे करायचे हे ठरवते परंतु जसे आम्ही आधीच सूचित केले होते की मल्टी प्रोसेसर साठी ऑप्टिमल शेड्यूलर अस्तित्त्वात नाहीत कारण हे सर्व एनपी हार्ड समस्या आहेत परंतु स्थिर प्रायोरिटी सिस्टिम साठी युनिप्रोसेसर व ऑप्टिमल वेळापत्रकांचे शोधणे आवश्यक आहे कारण आपल्याला माहित आहे की दर मोनोटॉनिकरेट मोनोटोनिक वेळापत्रक आहेत ऑप्टिमल वेळापत्रक तसेच डायनॅमिक प्रायोरिटी परिस्थितीत लवकरात लवकर अंतिम मुदत ऑप्टिमल वेळापत्रक आहे परंतु नंतर EDFच्या दर मोनोटोनिकरेट मोनोटोनिक शेड्यूलरच्या गुंतागुंत बद्दल प्रश्न उद्भवतो जर एखाद्या अंमलबजावणीच्या बाबींकडे लक्ष दिले गेले असेल ज्याला दर मोनोटोनिकरेट मोनोटोनिक शेड्युलर्ससाठी रेषीय मानले गेले आहे कारण जर एखाद्याने निश्चित केले आहे की निश्चित प्रायोरिटी क्रम आहेत आणि तर अंमलबजावणी O प्रायोरिटी शेड्यूलर चालवू शकते लिनिअर रेट मोनोटॉनिकसाठी आहेत तर EDF आणि रेट मोनोटोनिकसाठी लॉग एन आमच्याकडे अधिक कार्यक्षम शेड्युलर आहे जो O शेड्युलर आहे जसा चर्चा केली आहे परंतु सामान्य वास्तविक वेळेत मल्टिप्रोसेसर किंवा वितरित सिस्टमचे वेळापत्रक एक एनपी हार्ड समस्या आहे खाली काही टास्क असाईनमेंट अल्गोरिदम आणि शेड्यूलिंग अल्गोरिदम आहेत कारण मल्टीप्रोसेसर शेड्यूलिंगमध्ये 2 गोष्टी असतात टास्क असाइनमेंट आणि टास्क शेड्यूलिंग प्रोसेसरला असाइन केले गेले आहे टास्क असाईनमेंट अल्गोरिदम मध्ये काही स्थिर असाइनमेंट्स असतात आणि कार्ये एका प्रोसेसरला स्थिरपणे दिली जातात जी कार्ये नियुक्त केल्यावर फक्त त्या प्रोसेसरवर कार्यान्वित करतात तर डायनॅमिक अल्गोरिदममध्ये जिथे कार्य एका प्रोसेसरमधून दुसर्या ठिकाणी स्थानांतरित होऊ शकते आणि ते देखील भिन्न वेळ प्रसंगी नंतर ते भिन्न प्रोसेसरवर कार्यवाही करू शकते स्वाभाविकच स्थिर विषयावर सोपी आणि अधिक कार्यक्षम असतात आणि उपयोग संतुलित अल्गोरिदम आरएमएसाठी पुढील फिट अल्गोरिदम आणि ईडीफेअरसाठी बिन पॅकिंग अल्गोरिदम काही उदाहरणे बिडिंग अल्गोरिदम आणि बडी अल्गोरिदम काही उदाहरणे आहेत खाली युटिलायझेशन बॅलेंसिंग अल्गोरिदम बद्दल चर्चा आहे जी एक कार्य असाइनमेंट अल्गोरिदम आहे येथे कार्ये एका रांगेत ठेवली जातात आणि उपयोगाच्या वाढत्या क्रमाने ती व्यवस्थित केली जातात आम्ही एका वेळी रांगेतून एक कार्य करतो आणि नंतर तपासतो की सध्या कोणता सर्वात प्रोसेसर सर्वात कमी प्रोसेसर आहे आणि आम्ही त्यास ते नियुक्त करतो अशा प्रकारे मुळात ती एक ग्रिडी अल्गोरिदम आहे आपण सध्या कमीतकमी वापरात असलेल्या कार्य कडे पाहू आणि नंतर त्यास कार्य देऊ अखेरीस असे दिसून आले आहे की अल्गोरिदमने असाइनमेंट पूर्ण केल्यावर स्वतंत्र प्रोसेसरचा उपयोग खरोखर वापरण्याच्या बरोबर नाही म्हणजेच u i ≠ u दुसर्या शब्दांत या ग्रिडी अल्गोरिदमचा वापर करूनही उपयोग पूर्णपणे संतुलित होत नाही आणि युटिलायझेशन बॅलॅन्सींग अल्गोरिदम EDF च्या संयुक्त विद्यमाने वापरला जातो जरी युटिलायझेशन बॅलॅन्सींग अल्गोरिदम वापर करून वैयक्तिक प्रोसेसर शेड्यूलिंग EDF अल्गोरिदम केले जाते EDF वापरल्या जाणार्या आणि रेट मोनोटॉनिक शेड्यूलर नसण्याचे कारण आहे की EDFमध्ये प्रोसेसरचा वापर 1 पर्यंत असू शकतो तर रेट मोनोटॉनिकमध्ये प्रोसेसरला नेमलेल्या कार्यांच्या संख्येवर अवलंबून असते आणि की आम्ही आमच्या युटिलायझेशन बॅलॅन्सींग अल्गोरिदमचा विचार केला नाही अशाप्रकारे ते EDF आहे जे युटिलायझेशन बॅलॅन्सींग अल्गोरिदमसह वापरले जाते आम्ही टास्क शेड्यूलिंगबद्दल चर्चा करीत आहोत जे सर्व रीअल टाइम ऑपरेटिंग सिस्टमचा केंद्रीय मुद्दा आहे रिअल टाइम ऑपरेटिंग सिस्टम आणि पारंपारिक ऑपरेटिंग सिस्टम आणि आम्हाला ज्या रिसोर्सचा विचार करणे आवश्यक आहे त्यामधील फरक ओळखण्यासाठी समर्थन हे आहे ट्रेडिशनल रिअल टाइम ऑपरेटिंग सिस्टम आहे रिअल टाइम शेड्यूलरमध्ये विशेषत रेट मोनोटोनिक अल्गोरिदममध्ये जेथे एकदा डिझाइनच्या वेळी कामांना प्रायोरिटी क्रम नियुक्त केल्यानंतर प्रायोरिटी बदलू नये याला स्टॅटिक प्रायोरिटी स्टॅटिक लेव्हल किंवा रीअल टाइम प्रायोरिटी स्टॅटिक लेव्हल लेव्हल म्हणून देखील ओळखले जाते पुढच्या व्याख्यानात आम्ही पारंपारिक ऑपरेटिंग सिस्टम विषयी चर्चा करूया जेथे ते कामांची प्राथमिकता बदलत असतात प्रत्येक वेळी कार्य चालू असताना त्याची प्रायोरिटी पुन्हा मोजली जातात आणि नवीन प्राथमिकता मूल्ये नियुक्त केली जातात आणि ही खरोखर स्थिरता प्राथमिक नसते रिअल टाइम ऑपरेटिंग सिस्टमने स्थिर प्रायोरिटी पातळीस समर्थन दिले पाहिजे आणि एकदा डिझायनर एखाद्या कार्यास प्रायोरिटी देईल तर ते त्या प्रायोरिटी पातळीवर स्थिर राहिले पाहिजे दुसरे म्हणजे ऑपरेटिंग सिस्टमने रेट मोनोटोनिक शेड्युलर सारख्या काही रीअल टाइम टास्क शेड्यूलिंग पॉलिसीचे समर्थन केले पाहिजे हे शेड्यूलिंग धोरण सर्व रिअल टाइम ऑपरेटिंग सिस्टमसाठी मध्यवर्ती असणे आवश्यक आहे रिसोर्स शेअर प्रोटोकॉलच्या समर्थनाबद्दल खालीलप्रमाणे चर्चा केली आहे प्रायोरिटी सिलिंग प्रोटोकॉल किंवा मूलभूत इनहेरिटेन्स योजना यासारख्या प्रोटोकॉलला कोणताही क्षुल्लक नसलेला वास्तविक वेळ अनुप्रयोग विकसित करण्यात सक्षम करण्यासाठी ऑपरेटिंग सिस्टमद्वारे समर्थित केले जावे तसेच कार्याचा प्रीमप्शन वेळ मायक्रो सेकंद किंवा मिलिसेकंदांच्या क्रमाचा असावा परंतु युनिक्स सारख्या पारंपारिक ऑपरेटिंग सिस्टममध्ये प्रिम्पशनचा काळ सेकंदाचा क्रम असतो तसेच आमच्या विलंबित प्रलंबित आवश्यकता आहेत उशीरा लहान असावा म्हणजे जेव्हा इंटरप्ट प्रक्रियेच्या वेळी इंटरप्ट येतो तो वेळ कमी असावी मेमरी लॉकिंग समर्थनास अतिरिक्त आवश्यकता देखील आहेत की एकदा एखादी कार्य विशिष्ट मेमरी वापरल्यानंतर हार्ड डिस्कवर स्वॅप होऊ नये आणि ती मेमरीला लॉक केली गेली पाहिजे रिअल टाइम अनुप्रयोगांमध्ये टाइमर खूप महत्वाचा असतो पेरियॉडिक टाइमर आणि अॅपरियोडिक टाइमर दोन्ही असतात रीअल टाइम फाइल सिस्टमचे समर्थन केले पाहिजे आणि डिव्हाइस इंटरफेसिंग सुविधेसह मुद्दे पुढील व्याख्यानात स्पष्ट केले जातील यापैकी बर्याच रीअल टाइम अनुप्रयोगांमध्ये एखाद्याला वेगवेगळ्या प्रकारच्या पेरिफेरल डेव्हिसिससह कार्य करणे आवश्यक आहे आम्ही व्याख्यानाच्या शेवटी आहोत आणि पुढच्या व्याख्यानात या विषयावर विस्तृतपणे चर्चा करू धन्यवाद